एनर्जी ट्रान्सपोर्ट बाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड्स - द पोन्टींग वेक्टर इलेक्ट्रोमाग्नेटीक लहारीबद्दल आपण शिकलो आहोत आणि त्या म्याक्स्वेलच्या समीकरणांप्रमाणे वागतात आणि मला ती लिहू द्या कारण मी त्यांचा उपयोग करत राहणार आहे ती म्हणजे डायवरजेन्स E बरोबर ρε0 कर्ल E बरोबर - चुंबकीय क्षेत्रातील फरक पहिले समीकरण हे गॉस चा सिद्धांत आहे Gauss's law दुसरे म्हणजे फ्यारडे चा सिद्धांत आहे Faraday's law तिसरे म्हणजे कर्ल B बरोबर μ0j अधिक μ0 गुणिले दिस्प्लेसमेंट विद्युत प्रवाह ज्याबद्दल ची चर्चा आपण केली आहे पार्शिअल E पार्शिअल t आणि डायवरजेन्स B बरोबर 0 ही कुठल्याही इलेक्ट्रोमाग्नेटीक घटनेचे स्पष्टीकरण देण्यासाठी पुरेशी आहेत मी येथे हे नमूद केले पाहिजे की आपण निर्वातामधील या क्षेत्रांविषयी बोलत आहोत ही आता आपल्याला कशासाठी वापरायची आहेत तर एक म्हणजे इलेक्ट्रोमाग्नेटीक क्षेत्र म्हणजे विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रे एकत्र उर्जा वाहतात म्हणून जर माझ्याकडे विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रे एकत्र असतील तर ती एका बिंदू पासून दुसऱ्या बिंदू पर्यंत उर्जा वाहतील दुसरे म्हणजे इलेक्ट्रोमाग्नेटीक क्षेत्रे मोमेंटम सुद्धा वाहतात आणि जर ती एकरेषीय मोमेंटम नेत असतील तर r क्रॉस p बरोबर अन्गुलर मोमेंटम होय आणि म्हणून इलेक्ट्रोमाग्नेटीक क्षेत्रे अन्गुलर मोमेंटम देखील नेतात या व्याख्यानामध्ये आपण उर्जेवर लक्ष केंद्रित करणार आहोत म्हणून यासाठी आपण एक बंद घनमान V ज्याचा पृष्ट्भाग S आहे असा विचारात घेऊया मला हे दोन्ही लागतील तर मी हे इथे नमूद करीत आहे पृष्ट्भागावर प्रत्येक बिंदू वर युनिट वेक्टर n आहे आणि यामध्ये ही प्रभार घनता ρ आहे आणि तिथे विद्युत प्रवाह आहेत समजा त्याच्याभोवती इलेक्ट्रोमाग्नेटीक क्षेत्र आहे म्हणून आपल्याकडे E आणि B क्षेत्रे या भागात आहेत आता मला काय विचारात घ्यायचे आहे मी हे घनमान अजून थोडे जाड करतो या भिंती थोड्या जाड करतो म्हणजे तुम्हाला ते नीट दिसेल आता मला काय माहित करून घ्यायचे आहे की या घनमानामध्ये बाहेरून किती उर्जा या क्षेत्रांमुळे भरली जाते किंवा किती उर्जा काढून घेतली जाते उर्जा केवळ प्रभार आणि विद्युत प्रवाह यांच्या क्षेत्रासोबत च्या संबंधामुळे बाहेर जाते किंवा आत येते यामध्ये आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की एक म्हणजे चुंबकीय क्षेत्रे प्रभारावर कुठलेही काम करत नाहीत कारण चुंबकीय क्षेत्रामुळे लागणारा फोर्स बरोबर v क्रॉस B गुणिले प्रभार q असतो आणि पावर v F इतकी असते म्हणून 0 मिळते म्हणून प्रभार आणि विद्युत प्रवाह यावर होणार काम हे केवळ विद्युत क्षेत्रामुळे आहे विद्युत क्षेत्र किती काम करते विद्युत क्षेत्रामुळे होणारे काम बरोबर E j प्रती युनिट घनमान इतके होय प्रती युनिट घनमान हे पाहायला सोपे आहे FqvBPv F0 work done by electric fieldE jvolume जर माझ्याकडे काही प्रभार आहे आणि प्रभाराची घनता ρ r आहे तर यावरील विद्युत क्षेत्रामुळे लागणारा फोर्स बरोबर E गुणिले ρ r इतका आहे आणि दिलेली पावर बरोबर v F बरोबर v E गुणिले ρ r आणि ρ v बरोबर j होय म्हणून पावर किंवा प्रती युनिट वेळेसाठी होणारे काम बरोबर j दुसऱ्या पद्धतीने याकडे असे बघता येईल की जर माझ्याकडे एक तार आहे यातील एक छोटासा घटक जर मी घेतो तर यातील पावर बरोबर v गुणिले I होय हे जुल हिटिंग आहे आणि हे v म्हणजे E गुणिले ही छोटी लांबी l होय I बरोबर j गुणिले a आहे आणि तुम्ही हे E jΔl a असे लिहू शकता हे ते छोटे घनमान v आहे E j बरोबर e j आणि केवळ जी गोष्ट पावर देते ती म्हणजे j च्या दिशेचा E चा घटक होय म्हणून पावर देणाऱ्या दोन गोष्टी आपण पाहिल्या आणि त्या म्हणजे j E होय

E PV l j aEjlaE j आणि म्हणून जर मी पाहतो की जर मी मागील घनमानाकडे परत गेलो जिथे प्रभार घनता ρ r आणि विद्युत प्रवाह घनता j होती खरंतर मी हे वेगवेगळे लिहितो आहे पण खरंतर वाहणारी ρ r म्हणजेच j होय तर या प्रणालीच्या या घनमानातील उर्जेच्या बदलाचा भाव रेट बरोबर ddt उर्जा घटक आणि मी हे ddt काढून टाकले पाहिजे हे म्हणजेया भागावरील E j चे घनमान इंतीग्रल होय आता मला म्याक्स्वेल चे समीकरण वापरू द्या जे आहे कर्ल B बरोबर μ0 j अधिक μ0ε0dEdt त्यावरून j बरोबर 1μ0 कर्ल B -ε0dEdt मिळेल आणि म्हणून मी dw dt बरोबर या dv घनमानवरील ∫E 1μ0कर्ल B ε0dEdt हे आपल्याला dv E कर्ल Bμ0 dv∫ ε0E dEdt असे लिहिता येईल ही टर्म ½ E2dt अशी मिळेल

B0 dV 0E

B0 dV012E2∂t आणि म्हणून मी dw dt बरोबर 1μ0 घनमान∫ E कर्ल B 12 ε0E2dv असे लिहितो या घनमानात जमा केलेली ही विद्युत क्षेत्राची उर्जा आहे हे आठवा आता मी एक वेक्टर संख्या वापरणार आहे डायवरजेन्स ExB बरोबर B कर्लE E कर्ल B होय म्हणून मी E कर्ल B बरोबर B कर्लE डायवरजेन्स ExB असे लिहू शकतो कर्लE बरोबर -dBdt हे आठवा आणि म्हणून मी हे पुढे असे लिहू शकतो की B dBdt डायवरजेन्स ExB हे बरोबर 12ddtB2 डायवरजेन्स ExB आणि म्हणून मी परत या समीकरणाकडे येतो आणि हे dw dt बरोबर 12 ∫B2 μ0 असे अजून चांगले दिसण्यासाठी लिहितो हा अर्धा मला इथून काढू दे आणि या ऋण चिन्हाच्या dv आत 2μ0 घेऊ दे पुन्हा 12ε0E2dv तर विद्युत आणि चुंबकीय उर्जा देणाऱ्या या दोन संख्यांची मी काळजी घेतली आणि शेवटी मला ∫dv1μ0ExB डायवरजेन्स ExB मिळाले तर मला या तीन टर्म मिळाल्या आता हे सोडवू या dWdt10dV E तर मी पुन्हा त्या घनमानाबद्दल बोलत आहे ज्यामध्ये हे विद्युत प्रवाह आणि प्रभार घनता आहेत आणि आपल्याला काय मिळाले की आतील मेक्यानिकल उर्जेचा बदल बरोबर 12μ0∫B2 dv 12ε0E2 dv ∫घनमान ∫1μ0 डायवरजेन्स ExB होय मी डायवरजेन्स चा सिद्धांत वापरू शकतो आणि ही संख्या अशी लिहू शकतो मी हे काढून टाकतो आणि हे ∫ पृष्ट्भागाचे ∫1μ0ExB असे लिहितो या पृष्ट्भागाचे वेक्टर चिन्ह n बाहेरच्या दिशेने आहे असे देते हा पृष्ट्भागावरील घटक या दिशेने बाहेर दाखवतो आहे या घनमानात जो काही बदल होत आहे तो या गोष्टींमुळे होतो आहे एक म्हणजे चुंबकीय आणि विद्युत उर्जेतील बदल आणि आणि ही दुसरी संख्या याचे स्पष्टीकरण करण्यासाठी ही थोड्या वेगळ्या पद्दतीने लिहूया 10 मी dw dt असे लिहितो म्हणजे ती पावर जात आहे - प्रणालीतील पावर चा फरक अधिक ddt E होय आणि याचा अर्थ असा की विद्युत आणि चुंबकीय क्षेत्राच्या उर्जेची ही बेरीज आहे आणि ही मी डाव्या बाजूला नेतो म्हणून ती धन आहे बरोबर ∫1μ0 ExB ds' म्हणून ds' म्हणजे ds च्या विरुद्ध चा पृष्ट्भाग म्हणजे ds' हा या घनमानात जातो आहे याचा अर्थ काय याचा अर्थ असा की या घनमानातील उर्जेचा बदल बरोबर मेक्यानिकल अधिक इलेक्ट्रोमाग्नेटीक उर्जेचा बदल जो की या घनमानात जाणारा काहीतरी बदल होय आणि म्हणून मी या 1μ0 ExB ला प्रती युनिट क्षेत्रफळ प्रती युनिट वेळेसाठी वाहणारी उर्जा असे म्हणतो लक्षात घ्या की ExB जर घनमानाच्या आतील बाजूने असेल तर उर्जा आत जाते आहे डावी बाजू धन असली पाहिजे दुसरीकडे ExB जर बाहेरच्या दिशेने असेल घनमानाच्या दूर असेल तर ExBds' ऋण असेल उर्जा बाहेर जात आहे आणि म्हणून उर्जा डावी कडची टर्म काहीतरी ऋण होईल आतील उर्जा बाहेर जात आहे dWdtddtEelectro magnetic10EB dS म्हणून ही 1μ0ExB ची व्याख्या आहे हे साधारणपणे S असे लिहिले जाते आणि त्याला पोन्टींग वेक्टर असे म्हणतात आणि हे बरोबर प्रती क्षेत्रफळ प्रती वेळेसाठीचा उर्जा प्रवाह होय हे लक्षात घ्या की S 0 नसण्यासाठी E आणि B हे 0 नसले पाहिजेत म्हणून ते केवळ इलेक्ट्रोमाग्नेटीक क्षेत्राचे संयोजन असले पाहिजे म्हणजे जर तिथे विद्युत क्षेत्र तसेच चुंबकीय क्षेत्र असले पाहिजे तरच ही उर्जा वाहते अन्यथा ती असणार नाही 10EBSEnergy flowarea×time पुढचे म्हणजे आपण काही उदाहरणे सोडवू ज्यातून ExBμ0 हा उर्जा प्रवाह आहे हे स्पष्ट होईल आणि ते dwdt अधिक ddt E बरोबर ∫ ds' s - पोन्टींग वेक्टर या समीकरणाचे समाधान करतात